विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण परिशिष्ट तयार करायचे होते जरी मी मागील वर्गात देखील हे स्तंभ तयार केले असले तरी पण हे आपण पुन्हा करूयात आणि म्हणून येथे खरेदी अंदाजपत्रकाबद्दल सांगण्यासारखे काहीतरी आहे बरोबर तर मग या बाबींचा तपशील आपण त्या महिन्यात ठेवू शकता साधारणत आपण जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांसाठी अर्थसंकल्प तयार करतो परंतु इथे आपल्याला डिसेंबर महिन्याचा ही खरेदी परिशिष्ट तयार करावा लागेल आता आपण या प्रकरणात डिसेंबर महिन्याचा समावेश का करीत आहोत जर तुम्ही पुढील उदाहरण पाहिलात तर हे तुमच्या लक्षात येईल गरज अशी आहे की समजा विक्रीसाठी एका पतंगाची सरासरी किंमत 4 डॉलर होते आणि कोणत्याही महिन्याच्या दरम्यान खरेदीचे पैसे पुढील महिन्यात दिले जातात तर शेवटी पुढील खरेदी वितरण परिशिष्ट देऊ शकणार नाही म्हणून पुढील परिशिष्ट जानेवारी महिन्यात देत आहोत जानेवारी महिन्यात केलेल्या खरेदीचे पेमेंट आपण फेब्रुवारी महिन्यात करत आहोत आणि फेब्रुवारी महिन्यात केलेल्या खरेदीचे पेमेंट आपण मार्च महिन्यात करत आहोत बरोबर आहे ना अशा प्रकारे आपण एका महिन्या नंतर पेमेंट करतोत म्हणून जरी आपण आधीच्या परिशिष्टात डिसेंबर महिना समाविष्ट केलेला नाही तरी आपल्याला डिसेंबर महिन्याचा समावेश देखील या परिशिष्टात करावा लागेल कारण आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी अर्थसंकल्प तयार करीत आहोत परंतु आपल्याला डिसेंबरचा समावेश करावा लागेल कारण डिसेंबरच्या खरेदीची पेमेंट आपल्याला सध्याच्या तिमाहीच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी महिन्यात करावी लागेल बरोबर म्हणून मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण इच्छित स्कंध समाप्ती सह ही किती असते ती डॉलर असू शकते हे आपल्याला ह्या उदाहरणात दिले आहे ही इच्छित स्कंध समाप्ती आपण चालू महिन्यात विक्री करत असलेल्या वस्तूंची किंमत देखील येथे जोडावी लागेल तर चालू महिन्यात किती वस्तूंची विक्री करावी लागेल चालू महिन्याच्या विक्रीत किती आहे डिसेंबर महिन्यासाठी विक्री 25000 आहे म्हणून विकलेल्या वस्तूंची किंमत ही डिसेंबर महिन्याच्या विक्रीच्या अर्धी आहे ते विक्री किंमतीच्या 50 टक्के आहे म्हणून एकूण विक्री किंमत ही 25 आहे तर विकल्या जाणार्या वस्तूंची किंमत 12500 डॉलर्स इतकी असेल बरोबर मग ही आपल्याला एकूण किती इन्व्हेंटरी ची आवश्यकता आहे हे दर्शवते एकूण किती इन्व्हेंटरीची आवश्यकता आहे हे आपण सहज गणना करू शकतो ही या दोनची बेरीज आहे आणि ही शून्य पाच असेल तर ती पाच असेल मग ती एक असेल आणि मग ती पाच असेल तर ते डॉलर आहे किती क्लोजिंग इन्व्हेंटरीची 39050 डॉलर्स एवढी किंमत ठेवण्यासाठी 51550 किंमतीचे एकूण इन्व्हेंटरी खरेदी करावी लागेल आणि म्हणून सध्या विक्रीची गरज विक्रीच्या केवळ 50 टक्के आहे म्हणजेच ती 12500 डॉलर्स किंमतीचे आहे म्हणून 51550 किंमतीच्या एकूण इन्व्हेंटरीची आवश्यकता असेल आता आपण त्याला ओपनिंग इनव्हेंटरी असे म्हणू शकतो ओपनिंग स्टॉक म्हणजे काय ओपनिंग इन्व्हेंटरी किती आहे आपल्याला ओपनिंग इन्व्हेंटरीची माहिती दिली आहे 30 नोव्हेंबर रोजी इन्व्हेंटरी शिल्लक रक्कम 16000 डॉलर्स दिलेली आहे तर नोव्हेंबर महिन्याची क्लोजिंग इन्व्हेंटरी म्हणजे डिसेंबर महिन्याची ओपनिंग इन्व्हेंटरी म्हणून मागील महिन्यात आपल्याकडे उपलब्ध असलेली रक्कम वजा करावी लागेल आणि आपल्या कडे एवढी रक्कम शिल्लक राहिली तर याचा अर्थ खरेदीची रक्कम किती आहे एकूण आवश्यकता 51550 डॉलर्सची आहे आणि आधीपासूनच आपल्याकडे उपलब्ध असलेली ओपनिंग इनव्हेंटरी आपल्याला वजा करावी लागेल तर याचा अर्थ असा आहे की आपण किती खरेदी करता यावर खरेदी अवलंबून असते शिल्लक रक्कम ही खरेदी करण्यासाठी जात आहे आणि ही रक्कम किती असेल 35550 डॉलर्स किंमतीची डिसेंबर महिन्यात खरेदी केली जाईल ह्याची पेमेंट पुढच्या महिन्यात भरले जाईल त्यामुळे आपल्याला परिशिष्टामध्ये ही माहिती आवश्यक आहे की आपण डिसेंबर महिन्यासाठी खरेदी अंदाजपत्रक का तयार केले आता त्याचप्रमाणे आपण जानेवारी महिन्यात येऊ की खरेदीसाठी येथे अट काय आहे प्रथम जानेवारी रोजी 6000 डॉलर्स पर्यंत इन्व्हेंटरी पोहचेपर्यंत खरेदी थांबवली जाईल क्लोजिंग इन्व्हेंटरी 6000 डॉलर्स असेल कारण फ़र्म म्हणून किती ठेवायचे आहे 6000 डॉलर्स बरोबर आपण विकल्या जाणार्या मालाची किंमत जोडणार आहोत मग विक्री किंमत किती 62000 डॉलर्स तर त्यातील 50 टक्के किती होणार आहे खरेदी ही 31000 डॉलर्सची तर एकूण आवश्यकता किती आहे एकूण आवश्यकता 37000 डॉलर एवढी असेल बरोबर आणि आपल्याकडे ओपनिंग इन्व्हेंटरी किती आहे ओपनिंग इन्व्हेंटरी म्हणजे तो आकडा जो मागील महिन्यात क्लोजिंग इन्व्हेंटरी होता म्हणून 39500 एवढी क्लोजिंग इन्व्हेंटरी होती तर याचा अर्थ एवढे आपल्याकडे उपलब्ध आहे एवढ्याची आपल्याला आवश्यकता आहे म्हणून खरेदी रक्कम किती शेवटी शून्य डॉलर शून्य खरेदी केले जाईल कारण आपली गरज त्यापेक्षा कमी आहे आणि आपल्याकडे आधीपासूनच स्टॉक आहे म्हणून आपण जानेवारी महिन्यात काहीही खरेदी करणार नाही आणि जानेवारी महिन्यात आपण कोणतीही खरेदी करणार नसल्यास फेब्रुवारी महिन्यात आपण कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी पैसे देणार नाही त्याचप्रमाणे आता आम्ही प्रत्येक महिन्याची खरेदी महिन्याच्या खरेदीकडे बघुयात इच्छित स्कंध समाप्ती इन्व्हेंटरीची ही सर्वात शेवटची पातळी ठेवायची आहे म्हणून हे 6000 डॉलर्स आहे आणि विक्रीसाठी असलेल्या वस्तूंची किंमत किती आहे 37500 तर एकूण किती इन्व्हेंटरीची आवश्यकता आहे हे 43500 डॉलर्स किंमतीचे होणार आहे बरोबर आणि प्रारंभिक स्कंध उपलब्ध आहे मागील महिन्यात 37000 डॉलर्स किंमतीच्या इन्व्हेंटरीची आपल्याला गरज होती याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे किती 2050 डॉलर्स आणि 6000 डॉलर्सचे आधिक्य आहे तर आपल्याकडे उपलब्ध एकूण प्रारंभिक स्कंध किती आहे ती आहे 8050 डॉलर्स किंमतीची तर शेवटी आपण म्हणू शकतो ही आपली एकूण आवश्यकता आहे या महिन्यात आपण किती खरेदी करणार आहोत तर आपण म्हणू शकतो कि फेब्रुवारी महिन्यासाठी 35450 डॉलर्स किंमतीची खरेदी करण्याची आवश्यकता आहे बरोबर त्याचप्रमाणे आता आपण मार्च महिन्याकडे जाऊ मार्च मध्ये पुन्हा इन्व्हेंटरीची गरज आहे अखेर स्कंध किती आहे सध्या आपल्याकडे असलेली प्रारंभिक स्कंध 6000 आहे हीच आपल्याकडे असणारी ओपनिंग इनव्हेंटरी आहे बरोबर तर याचा अर्थ असा आहे की खरेदीची सध्याची रक्कम किती 19000 डॉलर किंमतीची असेल तर तुम्ही सहज शोधू शकता कि डिसेंबर महिन्यात इन्व्हेंटरी खरेदी केलेली किंमत ही 35550 आणि जानेवारी महिन्यात ही रक्कम शून्य आहे आपल्याला काहीही खरेदी करायची गरज नाही कारण आपल्याकडे पुरेशी इन्व्हेंटरी उपलब्ध आहे फेब्रुवारी मध्ये 35450 डॉलर्स आणि मार्च मध्ये 19000 डॉलर्स किंमतीचे इन्व्हेंटरी खरेदी करावी लागणार आपल्याला काहीही खरेदी करायची गरज नाही कारण आपल्याकडे पुरेशी इन्व्हेंटरी उपलब्ध आहे फेब्रुवारी मध्ये 35450 डॉलर्स आणि मार्च मध्ये 19000 डॉलर्स किंमतीचे इन्व्हेंटरी खरेदी करावी लागणार तर आपल्याला खरेदीची एकूण किंमत शोधावी लागणार किंवा खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला एक सोपे सूत्र वापरावे लागणार क्लोजिंग इन्व्हेंटरी सध्याच्या काळात विक्री करत असणाऱ्या वस्तूची किंमत ओपनिंग इन्व्हेंटरी केल्या नंतर आपल्याला खरेदी किंमत भेटेल बरोबर आता हे परिशिष्ट तयार झाले आहे आता आपण पुढील परिशिष्टावर जाऊ जे खरेदी वितरण परिशिष्ट आहे खरेदी वितरण परिशिष्ट किंवा खरेदी वितरण अंदाजपत्रक बरोबर आता पुन्हा तेच स्तंभ तीच प्रक्रिया पेमेंट देण्याची अट कोणती देय देण्याची अट अशी आहे की कोणत्याही महिन्यात खरेदी केलेल्या वस्तूची पेमेंट पुढील महिन्यात दिली जाईल अगदी सोपी स्थिती आहे खरेदी किती आहे हे आपल्याला आधीच माहित आहे म्हणून आपण पेमेंट देऊ शकतोत तर मागील महिन्यांच्या खरेदींपैकी ही 100 असेल आपण पैसे देणार आहोत म्हणून डिसेंबर महिन्यात आपण डिसेंबर महिन्याचे अंदाजपत्रक तयार करीत आहोत तर जानेवारी महिन्यात आपण मागील महिन्यांतील 100 टक्के खरेदीसाठी किती पेमेंट करणार आहोत तर मग मागील खरेदी किती आहेत तर आपण जानेवारी महिन्यात 35550 डॉलर्स पेमेंट करणार आहोत आपण फेब्रुवारी महिन्यात काही पेमेंट करणार आहोत का नाही कारण जानेवारी महिन्यात आपण काही खरेदीच केले नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यात काहीच पेमेंट उरणार नाही आणि मार्च महिन्यात आपण किती पेमेंट करणार आहोत आपण एवढे पेमेंट करणार आहोत म्हणजे 35450 एवढी रक्कम आपण मार्च महिन्यात देणार आहोत आणि शेवटी आपण मार्च महिन्यात केलेल्या खरेदींपैकी 19000 ची रक्कम पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात दिली जाईल तेव्हा ही रक्कम देय खाती उत्तरदायित्व म्हणूनम्हणजेच देय खाती किती आहेत जानेवारी महिन्यात शून्य फेब्रुवारी महिन्यात शून्य आणि मार्च महिन्यात ही रक्कम किती असणार आहे 19000 बरोबर तर जानेवारी महिन्यात एकूण खरेदी वितरण 35550 एवढे असणार फेब्रुवारी महिन्यात शून्य पेमेंट मार्चच्या महिन्यात पुन्हा आपल्याला हा आकडा घेण्याची गरज नाही कारण हे देय खाती आहेत तर पेमेंट किती असेल खरेदीसाठी 35450 एवढे पेमेंट आपण करणार आहोत किंवा त्या खरेदींसाठी ती रक्कम वितरित करणार आहोत तर खरेदीसाठीचे हे एकूण वितरण आहे आणि हे मुळात खरेदी वितरणाचे परिशिष्ट आहे आता आपल्याला इतर परिशिष्ट किंवा अंदाजपत्रक तयार करावे लागेल आणि जसे मागील बाबतीत आपण पाहिले आहे आपण ऑपरेटिंग खर्चासाठीही अंदाजपत्रक तयार करत आहोत कारण आपल्याला ऑपरेटिंग खर्चाची माहिती स्पष्ट दिलेली नव्हती तर आपल्याला ऑपरेटिंग खर्चासाठी अंदाजपत्रक तयार करावा लागेल परंतु या प्रकरणात कोणत्याही परिशिष्टाची गरज नाही कारण ऑपरेटिंग खर्च आपल्याला स्पष्टपणे दिलेला आहे मासिक ऑपरेटिंग खर्च खालीलप्रमाणे आहे आणि हे वेतन आणि पगार विमा घसारा संकीर्ण आणि भाडे आहेत कोणतेही परिशिष्ट तयार केले आहेत एक म्हणजे विक्री अंदाजपत्रक परिशिष्ट तयार करू तर आता आपण पुढील विधान बनवणार आहोत ते म्हणजे रोख विवरणपत्र किंवा रोख अंदाजपत्रक बरोबर आता हे पुन्हा होणार आहे मागील प्रकरणात आपण खूप चांगल्या पद्धतीने जसे अंदाजपत्रक बनवले होते आपण त्याच स्वरूपात अंदाजपत्रक तसेच रोख अंदाजपत्रक शोधून शेवट करूया आणि त्या महिन्याची अखेर शिल्लक बाजूला मालमत्ता म्हणून लिहिला जाईल बरोबर चला तर मग जानेवारी महिण्यात सुरवात करून तिमाहीसाठी रोख अंदाजपत्रक बनवायला सुरुवात करूया तर हे रोख अंदाजपत्रक आहे बरोबर आणि येथे आपण तपशिलाने सुरुवात करू प्रारंभिक शिल्लक आपल्याला शोधावी लागेल प्रारंभिक शिल्लक म्हणजे काय डिसेंबर महिन्यातील अखेर शिल्लक आपल्याला दिलेले आहे ते म्हणजे प्रत्येक महिन्याच्या अखेरीस आपल्याला 5000 डॉलर्स किमान इच्छित रोख शिल्लक ठेवावी लागेल तर या प्रकरणात किमान इच्छित रोख शिल्लक ठेवावा लागेल येथे ती रक्कम शून्य आहे आपल्याकडे कामकाजासाठी कोणतीही रक्कम उपलब्ध नाही हे सर्व गोळा केलेल्या रक्कमेवर अवलंबून असणार नाही विक्री करून आपण किती रक्कम गोळा केली त्याच गोळा केलेल्या रक्कमेतुन आपल्याला वितरणाचे देयके द्यावे लागतील आणि शेवटी आपल्याला हे पहावे लागेल की रोख रकमेतील निव्वळ शिल्लक सकारात्मक आहे की नाही नकारात्मक जर ते सकारात्मक असेल तर ठीक आहे ही रक्कम जानेवारी महिन्याची अखेर शिल्लक हे महिन्याच्या अखेरीस दिले पाहिजे म्हणजे कर्जाची परतफेड महिन्याच्या शेवटी असावी आणि कर्ज नेहमीच 500 डॉलर्सच्या एकाधिकमध्ये म्हणू शकतो विक्री करून मिळणारी मिळकत किती आहे विक्री करून मिळणारी मिळकत किती आहे पल्याला शोधावे लागेल आपल्याला परिशिष्टाचा किती आहे जानेवारी महिन्यातील विक्री करून मिळणारी मिळकत 47200 आहे ह्या 47200 रक्कमीची नोंद रोख अंदाजपत्रकात केली जाईल तर याचा अर्थ विक्री करून मिळणारी मिळकत ही 47200 आहे या नंतर कोणतीही मिळकत झालेली नाही फक्त विक्री करून मिळणाऱ्या मिळकतीची नोंद आपण येथे करणार आहोत आता वितरणाचा विचार करूया वितरण म्हणजे व्यापारातील मालाच्या खरेदीसाठी केली जाणारी पेमेंट खरेदीसाठी आपल्याला किती पेमेंट करावी लागेल आपण याची गणना आधीच केली आहे जानेवारी महिन्यात आपण 35550 एवढी पेमेंट करणार आहोत तर 35550 ही प्रथम पेमेंट आहे जी आपण करणार आहोत आपण या रकमेला वेगळे ठेऊया कारण ही रक्कम आपल्या खात्यातून जात आहे म्हणून याला आपण नाकारात्मक रक्कम म्ह्णून शकतो कारण ही रक्कम येत नाहीये तर जात आहे आता पुढे काय आपण पुढील खर्च घेऊया उदाहरण आपण भाडे घेतो बरोबर जर तुम्ही भाडे घेत असाल तर भाडे किती आहे सामान्यतः मासिक भाडे 250 डॉलर्स असते अधिक अट अशी आहे की कोणत्याही तिमाहीच्या १०००० डॉलर्सपेक्षा जास्तची विक्री भाडे म्हणून द्यावी लागेल तर मागील तिमाहीत विक्री किती आहे 88000 डॉलर्स आणि वजा 10000 जे आपण बाजूला ठेवलेले होते तर आपल्याकडे 78000 उरतात म्हणून एकूण विक्री 78000 आहे आणि याचे 10 टक्के 7800 होतात अधिक 250 म्हणून जानेवारी महिन्यात 8050 ही रक्कम भाडे देय असेल किंवा भाडे असेल आपण देत असलेले हे दुसरे पेमेंट आहे म्हणजे 8050 भाडे देय आहे किंवा त्या कंपनीचे देय आहे आता राहिलेले इतर वितरण म्हणजे वेतन आणि पगार मग वेतन आणि पगार किती आहे वेतन आणि पगार 15000 डॉलर्स किमतीचे आहेत वेतन आणि पगार या प्रकरणात स्पष्टपणेदिलेले आहे आपण ही रक्कम इतर कोठूनही घेतले नाही किरकोळ खर्च किरकोळ खर्च किती आहेत 2500 बरोबर म्हणून आपण ते नकारात्मक भागाच्या रुपात बंद करत आहोत आणि नंतर या प्रकरणात दिले जाणारे आणखी एक पेमेंट म्हणजे लाभांश या प्रकरणात लाभांशाच्या बाबतीत दिलेली आहे कि 15 जानेवारीच्या सुरवातीपासून रोख लाभांश 1500 डॉलर्स आहे तर आपण हा लाभांश देखील देणार आहोत ही रक्कम किती असेल 1500 आणि ही एक आणखी पेमेंट आहे जी आपण लाभांशाचा स्वरूपात देणार आहोत इथे आपण फिक्स्चरची खरेदी करत नसलो तरी आपल्याला पेमेंटचा कॉलम बनवावा लागेल आपण जानेवारीच्या महिन्यात पैसे देणार नाही परंतु आपण इथे त्याचा कॉलम बनवूया जेणेकरून ते खरेदी केले जाईल तेंव्हा आपण त्याची रक्कम इथे नोंदवू शकू सामान्यत आपण मार्च महिन्यात खरेदी करणार आहोत म्हणून आपण त्याची नोंद मार्च महिन्यातच करूया पण आपल्याला सध्या त्याचा कॉलम बनवावा लागेल मग आपल्याला हे शोधावे लागेल कि 47200 ही एकूण मिळकत आहे आणि हे खर्चाचे मुख्य स्रोत आहे खरेदीसाठी देय 35550 भाडे 8050 आहे वेतन आणि पगार 15000 डॉलर्स किरकोळ खर्च 2500 डॉलर्स लाभांश 1500 डॉलर्स आणि जाणेवारी महिन्यात फिक्स्चरची खरेदी केलेली नाही परंतु हे मार्च महिन्यात नक्की येईल तर आता आपल्याला येथे काय शोधायचे आहे ते म्हणजे निव्वळ रोख मिळकत वितरण निव्वळ रोख रक्कम मिळालेली निव्वळ रोख रक्कम आता जे उरले आहे त्यावर कर्तव्य वितरण आधारित आहे त्यातून निव्वळ रोख वजा केले जाईल बरोबर म्हणून जर आपण याची गणना केली तर निव्वळ शिल्लक नकारात्मक असल्याचे स्पष्ट होते आणि ती नकारात्मक शिल्लक 15400 डॉलर्स आहे याचा अर्थ असा आहे की आपली देयके ही मिळकतीपेक्षा अधिक आहेत आपली देयके ही मिळकतीपेक्षा 15400 डॉलर्सने अधिक आहेत आपली देयके ही 47200 आहेत आपले पेमेंट्स मिळकतीतून दिले गेले आहे मिळकतीच्या विरुद्ध आपले देयके 15400 डॉलर्सने अधिक आहे जे 47200 डॉलर्स आहे तर आता ही नकारात्मक शिल्लक आहे म्हणजे याचा अर्थ असा की आता कामकाजासाठी उपलब्ध रोख समायोजित केल्यानंतर आपण त्या रकमेला ज्यादा किंवा तूट म्हणू शकतो जे या प्रकरणात शून्य आहे तर याचा अर्थ रोखेची ज्यादा तूट हे समान आहे कारण कोणतीही रोख रक्कम उपलब्ध नाही अन्यथा कामकाजासाठी काही रोख उपलब्ध असल्यास आपण ती रक्कम वापरू मग आपल्याला वास्तविक कमतरता कळेल पण इथे ती संख्या तेवढीच आहे ती म्हणजे 15400 तर ही रक्कम येथे 15400 असणार आहे तर15400 हा भाग आता एकूण तूट असणार आहे आपल्याला आता बरीच रक्कम काही स्त्रोताकडून जमा करावी लागणार मग ते स्त्रोत कोणते आहे आपल्याला ते माहित आहे वित्तपुरवठा करण्याची व्यवस्था बँकेतून होणार आहे तर आपण येथे काय करणार आहोत बँकेकडून कर्ज घेणार आहोत बँकेतून किती कर्ज घ्यावे लागेल तर ती रक्कम समान 15000 असणार आहे परंतु अट अशी आहे आहे कि हे कर्ज 500 डॉलर्सच्या अधिक्यात असले पाहिजे तर आपल्याला आणखी 100 डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागेल म्हणजे 15500 डॉलर्सचे कर्ज बरोबर जर आपल्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर पुढील कॉलम हे परत फेडीचे असेल आपण या महिन्यात काहीच कर्ज घेणार नाही म्हणून आपल्याला मागील कर्जांची परतफेड करावी लागणार आता आपली कोणतीही देयके उरली नाही म्हणून आपल्याकडे आता कोणतेही अतिरिक्त स्रोत उरले नाही आणि व्याजभरणा वगैरे काही आता आपण भरणार नाही म्हणून व्याजावर इथे कोणतेही देयक उरले नाही तर याचा अर्थ असा आहे की आपण फक्त 15500 डॉलर्सच्या बँकेकडून कर्ज घेत आहोत कर्जाची परतफेड करणे शक्य नाही आपण कर्ज घेत आहोत त्याची परतफेड करत नाहीयेत आणि जेंव्हा आपण मूळ रकमेचीच परतफेड करत नाहीयेत आपण त्यारकमेवर व्याजदेखील भरणार नाहीयेत याचाच अर्थ ती शून्य रक्कम असेल वित्तपुरवठा करण्याचा एकूण परिणाम वित्तपुरवठा करण्याचा एकूण परिणाम किती आहे आपण 15500 किमतीचे नकारात्मक कर्ज घेत आहोत आणि शेवटी आपल्याला अखेर शिल्लक ठेवावी लागेल अखेर रोख शिल्लक अखेर रोख शिल्लक किती आहे अखेर रोख शिल्लक ही 5000 डॉलर्स आहे आता ही प्रक्रिया सुरू राहील अखेर रोख शिल्लक शोधली आहे आणि आपल्याकडे प्रारंभिक रोख शिल्लक 5000 डॉलर्स आहे आणि जमा व देयकाच्या सर्व खात्यांची मोजणी केल्यानंतर आपल्याला असे आढळून आले कि या महिन्यात आपल्याला रोखीची कमतरता पडत आहे आपल्याला 15400 डॉलर्सचे जास्तीचे पैसे देण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागले आपल्याला 500 डॉलर्सच्या एकाधिक्यामध्ये मध्ये कर्ज घ्यावे लागेल म्हणून ते कर्ज 15500 डॉलर्सचे असेल आणि सगळ्या गोष्टी समायोजित केल्यानंतर आपल्याला असे आढळून आले कि जानेवारी महिन्यातील अखेर शिल्लक रोख रक्कम ही फक्त 5000 डॉलर्स आहे जी रोखीची प्रारंभिक शिल्लक होती जानेवारी महिन्यातील अखेर शिल्लक रोख रक्कम ही फेब्रुवारी महिन्यासाठी प्रारंभिक शिल्लक रोख रक्कम होईल आणि मग आपण किमान शिल्लक रोख ठेऊ आणि त्यानंतर आपण इतर गोष्टींचा विचार करूया तर आपण प्रथम या सर्व आकडेवारी फेब्रुवारी महिन्यात मार्च महिन्यात जोडत आहोत आणि आपण तिमाहीच्या शेवटी अखेर शिल्लक रोख रकमेची गणना करू कदाचित मार्च महिन्यातील अखेर रोख शिल्लक केली जाईल तर मग उर्वरित फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे रोख अंदाजपत्रक मी पुढच्या वर्गात बनवेल धन्यवाद